तर चला आता या दिशेने जाऊया थोडे अधिक विशिष्ट मिळवू तर सर्व छान छान चित्रे शेवटी केली जातात आपल्याला पुन्हा मॅक्सवेल च्या समीकरणांवर परत यावे लागेल तर आपण काही सोप्या गृहीतकांवर विचार करणार आहोत आपण एकच फ्रिक्वेन्सी गृहित धरू आणि आपण समस्या द्विमितीय करू आणि आपण एकच पोलरायझेशन घेऊ कोणत्या पोलरायझेशनशी संबंधित आहे विद्यार्थीः टीएम टीएम बरोबर टीएम पोलरायझेशन तर यापैकी बरेच काही आपल्या सर्वांना परिचित होणार आहे कारण आपण हे व्हॉल्यूम इंटिग्रल पद्धत वापरणार आहोत हा इन्व्हर्स तयार करण्याचा सर्वात सोपा आणि अंतर्ज्ञानी मार्ग आहे संदर्भः वेळ 0१0५ समस्या ठीक आहे हे व्हॉल्यूम इंटिग्रल पहिले समीकरण आहे तर येथे मॅक्सवेलची समीकरणे आहेत मी एक येथे टर्म ठेवली आहे आपण पुढची सुरुवात काय करता तर व्हॉल्यूम इंटिग्रलसाठी आपल्या सर्वांसाठी हा उजळणी आहे मला एक व्हेरिएबल काढून टाकायचे आहे मग मी काय करावे विद्यार्थीः कर्ल घ्या पहिल्या समीकरणाचे कर्ल घ्या आणि द्विमितीय समस्येमध्ये च्या तफावतीशी थोडेसे खेळा तर मला तरंग समीकरण मिळाले बरोबर या सर्वांशी आपण परिचित आहोत इंसीडन्ट फील्ड एकूण फील्ड नंतर दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आपण याचा खास अभ्यास करतो करतो ऑब्जेक्टसह ऑब्जेक्टशिवाय तर ऑब्जेक्टसह समीकरण ४ आहे आणि ऑब्जेक्टशिवाय समीकरण ३ आहे या दोन प्रकरणांमध्ये काय फरक आहे विद्युतप्रवाह स्त्रोत दोन्ही बाबींमध्ये नसतात आणि ऑब्जेक्टसह आणि शिवाय मध्ये केवळ फरक असतो तो म्हणजे परमिटिव्हिटी टर्ममुळे ऑब्जेक्ट्सची उपस्थिती ओळखली फक्त हाच फरक आहे इतर कोणत्या फरकाचा आपण विचार करू शकता का अर्थात विद्युत क्षेत्र भिन्न आहेत ते चांगले होते विद्यार्थीः सर म्यू देखील भिन्न असू शकतात देखील भिन्न असू शकते होय म्यू देखील भिन्न असू शकते परंतु माझा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपण काही चुंबकीय माध्यमाची प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न करीत नाही जो सामान्यत मानवी शरीरासारखे तर फरक इतकाच आहे की विद्युत क्षेत्र इंसिडेन्टपासून एकूणात बदलते तोच एक बदल आहे आणि दुसरा बदल म्हणजे माझ्याकडे स्पेस फंक्शन साठी परमिटिव्हिटी आहे आपण हे आधीच पाहिले आहे आपण काय करीत आहात की ही दोन समीकरणे वजा करता आणि ही दोन समीकरणे वजा करता आणि मला डाव्या बाजूला फक्त ठेवायचे आहे मला ही टर्म डाव्या बाजूला नको आहे आणि मग आपण का कडे येऊ मग माझ्याकडे एप्सिलॉन आर टर्म उजव्या बाजूला हलवण्या शिवाय पर्याय नाही तर हे आत्ता पर्यंतचे आपले परिचित समीकरण आहे असे आहे आता आपल्या लक्षात येईल या पुढील सर्व गोष्टी चे अनुसरण करतात प्रत्येक समीकरणात हेच दिसून येते प्रत्येक समीकरणात दिसून येईल कारण ते नेहमीच एक टर्म म्हणून एकत्र येते तर प्रत्येक वेळी लिहिणे हे जरा त्रासदायक होते तर मी काय करतो मी एका नवीन व्हेरिएबल ची व्याख्या करतो ज्यास मी कॉन्ट्रास्ट म्हणतो आणि तो कॉन्ट्रास्ट फक्त हे आहे तर याबद्दल काही नवीन नाही ते धरून ठेवण्यासाठी आणि उजवी कडील बाजू थोडी अधिक लहान करण्यासाठी हा एक सोयीस्कर मार्ग आहे छान सर्वांच्या ओळखीचा आहे तर मी आता तेच समीकरण पुन्हा लिहिले आहे कॉन्ट्रास्ट टर्म येथे उजव्या बाजूला आहे आणि प्रत्यक्षात या टप्प्यावर आपण फॉरवर्ड आणि इन्व्हर्स समस्यांमध्ये फरक करू शकतो हे आपल्याला अंतर्ज्ञानाने आधीच माहित आहे परंतु हे समीकरण पाहताना फॉरवर्ड समस्या काय आहे मला व द्या आणि परिणामी सर्वत्र विद्युत क्षेत्र मिळवा हीच फॉरवर्ड समस्या आहे जे आपण व्हॉल्यूम इंटिग्रल फॉर्म्युलेशन मध्ये केले होते आपण असे गृहीत धरतो की उदाहरणार्थ विमानाची परमिटिव्हिटी जी तुम्हाला दिली गेली ती फॉरवर्ड समस्या आता इन्व्हर्स समस्या हे समीकरण पाहताना आपणास विद्युत क्षेत्र दिले जाईल तर मी तुम्हाला इंसीडन्ट फील्ड आणि स्क्याटर्डविखुरलेले फील्ड दिले तर तुम्हाला एकूण फील्ड मिळू शकते तर तुम्हाला दिले जाते पण दिले जाते कारण तुम्ही प्रसारित करणारा अँटीना डिझाइन केला आहे आणि तुम्हाला सर्वत्र परमिटिव्हिटी मिळवायची आहे तर आपल्याला आधीपासून माहित असलेल्या गोष्टींची थोड्या अधिक औपचारिक मार्गाने फक्त उजळणी आणि हे या समस्येचे खरे आव्हान आहे फॉरवर्ड समस्या मला अद्वितीयएकमेव उपाय देते आणि दुसरीकडे इन्व्हर्स समस्येकडे अनंत उपाय आहेत आणि अनंत उपाय का आहेत हे आपण गणिताने पाहू तर ही एक आव्हानात्मक समस्या का आहे याची कल्पना करा आपल्याकडे ची अनंत संभाव्य मूल्ये आहेत जे आपल्याला समान स्क्याटर्ड फील्ड देतात अनंत उपायाचा हा अर्थ असा आहे याचा अर्थ असा की ऊतींच्या अनंत संभाव्य संरचना आहेत ज्या आपल्याला समान स्क्याटर्ड फील्ड देण्यासाठी हातमिळवणी करू शकतात तर मग तुम्हाला कसं समजेल की कोणता योग्य आहे वास्तविक तुम्हाला माहित नाही म्हणूनच आपल्याला कोणाची निवड करावी याबद्दल एक चांगला अभियांत्रिकी अंदाज बांधणे आवश्यक आहे म्हणूनच ही समस्या केवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सच नव्हे तर सिग्नल प्रोसेसिंग चे सुद्धा खूप चांगले मिश्रण आहे कारण फक्त एकट्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समुळे आपल्याला अनंत उपाय मिळेल जे आपण पुढे सोडवू शकत नाही तर ते पाहू तर या समीकरणाकडे परत येऊ आपल्याला हे कसे सोडवायचे हे माहित आहे आणि ते ग्रीन च्या फंक्शन्स चा सिद्धांत वापरून तर ग्रीनची फंक्शन्स म्हणूनच मला येथे केनॉटच्या वर्गाची गरज आहे तर हे समीकरण आणि हे समीकरण ही दोन्ही समीकरणे ऑपरेटरचे ते स्वरूप समान आहे तर ते पुन्हा लिहा होय ऑपरेटरचे स्वरूप समान आहे ऑपरेटरचे स्वरूप काय आहे काय वेगळे आहे येथे उजवीकडील बाजू काहीतरी आहे आणि येथे उजव्या बाजूला डेल्टा फंक्शन आहे आणि हे समीकरण कसे सोडवले हो पण आपण तिथे कसे पोहोचलो आपण इम्पल्स घेतला आपण या ग्रीनची फंक्शन्सची व्याख्या घेतली आपण हे कशाने गुणले विद्यार्थीः डीसी ला डी आर ने पहिल्या समीकरणाच्या उजव्या बाजूला आणि त्यास वर इंटिग्रेट केले आणि हे समीकरण २ हे समीकरण १ चे अचूक उत्तर झाले आणि ते येथे लिहिलेले आहे म्हणूनच या ग्रीनच्या फंक्शन्सचे कॉनव्होल्यूशन आहे ज्याचा अभ्यास करण्यासाठी आपण उजव्या बाजूला जे काही होते ते ग्रीनच्या फंक्शन्स सोबत कॉन्व्हॉल्व्ह केले या मॉड्यूलमध्ये बराच वेळ घालवला आहे तर उजव्या बाजूला काय होते हे येथे दिसत आहे ला बाहेर यावे लागेल आणि हे सर्व कशाच्या बरोबर आहे तर या समीकरणात आता आपण फॉरवर्ड समस्येचे कौतुक करू शकता तुम्हाला देण्यात आले आहे याचा अर्थ असा आहे की माहित आहे ग्रीनचे फंक्शन्आपण मोजले आहे हे इंटिग्रल समीकरण आहे माझे अज्ञात समीकरणाच्या आत आणि बाहेर असे दोन्ही आहे म्हणून मी हे साठी सोडवतो आता हे स्पष्ट झाल्यावर आपण पुढे जाऊया अशाप्रकारे आपण हे इंटिग्रल समीकरण सोडवले आहे मी सांगितल्या प्रमाणे अज्ञात समीकरणाच्या आत आणि बाहेर असे दोन्ही आहे मग आपण काय केले आपण एक डोमेन घेतला आणि आपण त्यास थोड्या छोट्या चौरसांमध्ये द्विमितीय समस्या चौरसांमध्ये त्रिमितीय समस्येच्या चौकोनात डिस्क्रिटाईज केले आणि हे सोडवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पल्स बेसिस फंक्शन म्हटले जाते तर पल्स बेसिस काय आहे छोट्या चौरसामध्ये एक इतर सर्वत्र बाहेर 0 तर आपण हे सर्व केले आणि आपल्या असाइनमेंटमध्ये हे सोडवले आणि आता मी हे विद्युत क्षेत्र या सर्व पल्स बेसिस फंक्शनस पीएनआर ची बेरीज म्हणून लिहितो त्या प्रत्येकाचे वजन अज्ञात आहे तर हे अज्ञात होते हे क्षेत्र अज्ञात होते आता माझे अज्ञात स्केलेर्स म्युएन चा समूह आहे हे वास्तव आहे की जटिल मूल्य आहे सर्वसाधारणपणे जटिल मूल्य तुमचा पीएन नक्कीच आहे वास्तविक मूल्यवान पल्स फंक्शन जे १ किंवा 0 आहे परंतु म्युएन हे जटिल असू शकते आणि मग आपण ते कसे सोडवले आपण हे आर वेक्टर या प्रत्येक बिंदूवर एक एक करून सायकल केले जेव्हा मी आर एक बिंदू म्हणून घेईन तेव्हा मला एन व्हेरिएबल्स मध्ये एक लांब समीकरण मिळेल तिथे काय काळजी घ्यावी लागेल जेव्हा मी हे समीकरण सोडवत आहे तेव्हा मला तेथे एन पिक्सेलस निवडायचे आहेत विद्यार्थीसिंग्युलॅरीटी जेव्हा मी माझे लाल फॉन्ट मध्ये असलेले आर घेतो तेव्हा मला सिंग्युलॅरीटीची चिंता करावी लागेल जेव्हा मी आर पिक्सेलमध्ये एक बिंदू म्हणून घेईन तेव्हा मी स्वतचे पिक्सेल सोडून इतर सर्व पिक्सेलवर पुनरावृत्ती करतो तिथे मला सिंग्युलॅरीटी थोडी काळजीपूर्वक करावी लागेल परंतु काही हरकत नाही कारण ग्रीनचे फंक्शन् आम्हाला माहित आहे की इंटिग्रेबल सिंग्युलॅरीटी आहे तर मला हे बंद स्वरूपात मिळाले आहे आणि त्याच प्रकारे मी माझ्या एन x एन समीकरणांची प्रणाली योग्य प्रकारे मिळवितो तर प्रथम फॉरवर्ड समस्या सोडवणे कोणतीही अडचण नाही अशा प्रकारे मला माझा मिळाला तर आपण हेच धोरण फॉरवर्ड समस्ये साठी वापरत आहोत आता मी फॉरवर्ड समस्येवर पुन्हा विचार करण्यासाठी खूप वेळ घालवत आहे कारण इन्व्हर्स समस्येची रचना यासारखीच आहे तर मग काय होते ते पाहूया तर इन्व्हर्स स्कॅटरिंग समस्या आता आपल्या आवडत्या समीकरणांवर परत म्हणून आता जेव्हा मला हे सोडवायचे आहे तेव्हा मी त्यास बीजगणिताच्या भाषेत आणण्यासाठी काही पावले उचलणार आहे कारण आपण ते कॉन्टीन्यूअस व्हेरिएबल्स मध्ये सोडवत नाही म्हणून आपण ते डिस्क्रिटाईज करतो तर माध्यमाच्या आतमधले हे विद्युत क्षेत्र आहे मी त्याला यू म्हणणार आहे या ला मी एक्स म्हणणारआहे आणि हे इंसिडेन्ट विद्युत क्षेत्र याला मी म्हणणार आहे ठीक तर हे फक्त कॉलम व्हेक्टर्स आहेत जे मला दिले गेले आहे ते स्क्याटर्ड क्षेत्र आहे आता हे डोमेन डी होते मला डोमेन आतील किंवा डोमेन बाहेरील स्क्याटर्ड क्षेत्र माहित आहे का विद्यार्थीः डोमेन बाहेरील डोमेन बाहेरील अर्थात ही एक न टोचणारी पद्धत असल्याने मी डोमेन च्या आत जाऊन मोजमाप करू शकत नाही तर माझ्याकडे हे विद्युत क्षेत्र आहे जे केवळ डोमेनच्या बाहेरच मोजले जाते तर एकूण वजा स्क्याटर्ड क्षेत्र काय आहे विद्यार्थीः इंसिडेन्ट इंसिडेन्ट बरोबर तर अर्थातच कॉलम व्हेक्टर्स एस मध्ये नोंद केले जात आहे आर डी चे नसावे तर हे सर्व क्लिष्ट मूल्य असलेले कॉलम व्हेक्टर्स आहेत सरळ पुन्हा माझे हे डोमेन आहे तर एस रिसीव्हर्स ची रिंग आहे आणि डी आवडीचे डोमेन आहे आता येथे हे समीकरण दोन अवतार किंवा असे दोन रूप घेऊ शकतात जसे आपण पाहू शकता प्रथम जेव्हा हा आर व्हेक्टर डोमेनचा असतो तर येथे हा आर आहे ते कुठे सेट करावे हे माझी निवड आहे म्हणून जेव्हा मी फॉरवर्ड समस्या सोडवू इच्छितो तेव्हा मी काय करतो तर मी आर या डोमेन शी संबंधित निवडतो आणि सर्व अंतर्गत बिंदूंवर सायकल करतो एन x एन प्रणाली मिळते लिनिअर बीजगणिताच्या बाबतीत काय होते ते पाहूया तर मग आपण हे समीकरण एकामागून एक डिस्क्रिटाईज करून घेऊ एका टर्म मागून एक टर्म पहिली टर्म विद्युत क्षेत्र काय होते हे यू होते समीकरण घ्या आणि सिम्बॉल मागून सिम्बॉल हे लिनिअर बीजगणिताच्या भाषेत लिहू तर पहिली टर्म जी यू बनते ती पुढील सर्व या फॉरवर्ड समस्या आहेत तर आपण त्याला एक्स म्हणणार आहोत आणि मग माझ्याकडे यू जे एक अज्ञात आहे आणि उजवीकडील बाजू ज्ञात आहे जी आहे म्हणून आपण याला म्हणतो ज्याला हे नाव दिले गेले आहे त्याला स्टेट समीकरण म्हणतात कारण ते डोमेनच्या स्थितीबद्दल काही सांगते आणि तुम्ही मला एक्स दिले तर मी यु साठी सोडवू शकतो मी डावीकडून यु कॉमन घेऊ शकतो मला मिळेल जे मला उलटे करावे लागेल आणि विद्युत क्षेत्र मिळेल बरोबर आणि या मॅट्रिक्स ची पूर्ण रँक आहे ही एक चौरस एन x एन मॅट्रिक्स आहे हा फक्त चौरसच नाही तर त्यास पूर्ण रँक देखील आहे तर ते अविभाज्यअखंड आहे तर देखील अविभाज्यअखंड आहे आणि याचा एक अद्वितीयएकमेव उपाय आहे तर हे सर्व आपल्याला माहित आहे आता मी डी मधून आर हलविणे निवडू शकतो तर हे मला दुसरे समीकरण देते जेव्हा आर हे डी च्या बाहेर असेल ठीक आहे तर आता मी हे करतो की इथे टर्म आहे मी हि डाव्या बाजूला हलवू शकतो आणि येथे हि संपूर्ण इंटिग्रल टर्म मी उजव्या बाजूला हलवत आहे तर हे एस होते सर्व साठी हे स्क्याटर्ड क्षेत्र लहान एस बनते ओके मग येथे संपूर्ण इंटिग्रल आहे आता या समीकरणात जेव्हा याचा येथे जे स्वरूप होते ते त्यापेक्षा वेगळे असेल येथे काय होते ते आहे परंतु तर मॅट्रिक्स कॉइफिसिएंट ची मूल्ये स्पष्टपणे भिन्न असतील तर इंटिग्रल भिन्न असतील त्यामुळे मी याला एक भिन्न मॅट्रिक्स म्हणणार आहे फक्त पासून वेगळे करण्यासाठी एक आहे आणि माझे सर्व हे एक्स ने बदलले गेले आहेत तर ते तेथे दिसते आणि विद्युत क्षेत्र अज्ञात युआहे तर याला डेटा समीकरण असे म्हणतात कारण ते माझा स्क्याटर्ड फील्ड डेटा काय असावा याचे मला पूर्वानुमान देत आहे कारण मी हेच मोजतो मी केवळ स्क्याटर्ड फील्ड मोजतो मी एस मोजतो एस ठीक आहे त्यामुळे आपण मला यु आणि एक्स दिले तर हे स्क्याटर्ड फील्ड चे पूर्वानुमान आहे वास्तविक मला यु आणि एक्स माहित देखील नाही तीच समस्या आहे परंतु आपण ते मला देऊ इच्छित असल्यास मी सांगू शकेन की हे स्क्याटर्ड फील्ड असावे विद्यार्थी तर आपण डी मॅट्रिक्स पर्यंत चिन्हांकित करण्यासाठी हे शोधत असाल तर वेळ पहा १५५८ त्यामध्ये काय समस्या आहे ते आपण पाहू तर आता आपण अनंत उपायांवरील संपूर्ण समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो तेथे अनंत उपाय का आहेत हे मॅट्रिक्स प्रत्यक्षात कमी निश्चित झाले आहे तर मी किती मोजमाप करेल तर या एस वेक्टर ची लांबी किती असेल माझ्याकडे एस लांबीची किती मोजमाप आहेत जर माझ्याकडे बाहेरील रिंगवर १0 मोजमाप असतील तर एस च्या फक्त १0 नोंदी असतील जेथे मोजले गेले फक्त १0 बिंदू जर मी त्याला एम मोजमाप करतो म्हंटले ते आपले एस आहे आता येथे हे डोमेन मी जात आहे मी अगदी उच्च रिझोल्यूशन बरोबर निश्चित करायचे आहे तर मी येथे त्याला अशा वेगवेगळ्या पिक्सेल मध्ये तोडणार आहे तर काही संख्या एम बरोबर तर एक्स हा एमचा आकार असेल आणि येथे प्रत्येक पिक्सेलवर एक्सअज्ञात आहे परंतु तेथे अजून काय आहे यु इथले अंतर्गत फील्ड हे इ जे इंटिग्रल च्या आत बसले आहे ते देखील अज्ञात आहे माध्यमाच्या आतील अज्ञात विद्युत क्षेत्रांची ची संख्या हि पिक्सेलच्या संख्ये इतकीच आहे मी हे डोमेन तोडले आहे यात काही फरक पडणार नाही जेथे जेथे आपण या इंटिग्रलकडे पहात असाल जेथे जेथे एक्स टर्मआहे तेथे इ आहे तर जर आपल्याला एक्स टर्म माहित नसेल तर त्या क्षणी आपल्याला इ देखील माहित नाही तर एक्सचा आकार आणि यु चा आकार समान आहे तर एक्सचा आणि यु दोन्ही एन आकाराचे आहेत तर मग या समीकरणात कोणत्या आकाराचे आहे हे एम x एनआकाराचे एक मॅट्रिक्स आहे तर हेच कारण आहे की ही समीकरणांची कमी निश्चित केलेली प्रणाली आहे आणि कमी निश्चित केलेल्या समीकरणांच्या प्रणाली मध्ये काय समस्या आहे लिनिअर बीजगणिता कडून किती उत्तरे आम्हाला माहित आहेत कमी निश्चित केलेल्या प्रणाली मध्ये किती उत्तरे आहेत अनंत उत्तरे तर आपल्याकडे पंक्तीच्या जागेवर उत्तर असू शकते परंतु असे बरेच अनंत निरर्थक घटक आहेत जे सर्व आपल्याला समान एस देऊ शकतात तर हे या समस्येचे आव्हान आहे आणि विद्यार्थीः तुम्ही समजावून सांगू शकता का वेळ पहा १८०८ मार्ग एमच्या बरोबरीचे आहेत एम मोजमापांची संख्या आहे विद्यार्थी ठीक आहे तर काय आहे ठीक आहे खूप छान मी तुम्ही हा प्रश्न विचारण्याची वाट पाहत होतो मी का करू शकत नाही समजा मला डिस्क्रेटीझे करायचे असल्यास आणि ५ x ५ ग्रीड मध्ये माझी परमिटिव्हिटी शोधायची आहे २५ अज्ञात आहेत जे मला २५ मोजमाप घेण्यापासून रोखतात तेव्हा मला समीकरणांची एक वर्ग प्रणाली मिळेल काही हरकत नाही विद्यार्थीः 20 ते 25 रिसिव्हर्स मला सांगायचे आहे माझ्याकडे पुष्कळ पैसे आहेत मला हवे असल्यास मी १00 रिसिव्हर्स खरेदी करू शकतो काय अडचण आहे तर वास्तविकतेत आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर पुरेसे माहित नाही तर मी उत्तर देतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स मध्ये आणखी एक प्रमेय आहे ज्याचा आपण अभ्यास केला नाही ज्याच्या म्हणण्यानुसार बाउंडरी वरील या क्षेत्रामध्ये डिग्रीज ऑफ फ्रिडम निश्चित आहेत काही शब्दांत या बाउंडरी वरील क्षेत्राचे वैशिष्ट्य ठरवण्यासाठी आवश्यक व्हेरिएबल्सची जास्तीत जास्त संख्या निश्चित आहे आणि ऑब्जेक्ट च्या आकारानुसार ते निश्चित केले जाते तर जर ऑब्जेक्टचा आकार निश्चित केला असेल तर स्क्याटर्ड क्षेत्रावर उपलब्ध डिग्रीज ऑफ फ्रिडमची संख्या देखील निश्चित आहे तर मी तेथे अधिक सेन्सर ठेवल्यास मला अधिक माहिती मिळणार नाही हे बँड मर्यादित क्षेत्राचे अधिक नमुने घेण्यासारखे आहे एकदा मी निक्विस्ट निकष पूर्ण केले की मी अधिकाधिक चांगले नमुने घेऊन अधिक माहिती प्राप्त करू शकतो का नाही बरोबर खरं तर प्रमेय हा परिणाम आहे जो स्क्याटर्ड क्षेत्रावर म्हणतो मी हे लिहितो तरस्क्याटर्ड क्षेत्र स्पॅशिअली बँड मर्यादित आहेत इटालियन व्यक्ती बुकी यांचा हा अतिशय प्रसिद्ध शोधनिबंध आहे विद्यार्थी एन आणि एम यांच्यात काही संबंध आहे का एन आणि एम यांच्यात काहीही संबंध नाही म्हणजे उदाहरणार्थ मोजमाप संख्या किती उत्कृष्ट निवडू शकता निक्विस्ट रेटने आपल्याला काय दिले आहे तर हा प्रमेय सांगत आहे की क्षेत्र स्पॅशिअली बँड मर्यादित आहेत विद्यार्थीः तर वेळः २०३० पहा यापुढे आणखी काही मिळणार नाही आपल्याला यापेक्षा अधिक काही मिळणार नाही विद्यार्थी होय परंतु तरीही आपल्याकडे अद्याप एक समान संख्या आहे आपल्याकडे समान संख्या आहे परंतु आपल्या मॅट्रिक्स मध्ये आता रँकची कमतरता आहे विद्यार्थी ओह बरोबर तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स मिळेल परंतु ती पूर्ण रँक नाही आणि ते पूर्ण रँक का नाही कारण त्याच्या निक्विस्ट रेटच्या पलीकडे येणारे नमूनाचे संकेत म्हणजे काय होते एक पंक्ती लिनिअरली दुसर्या स्तंभांवर अवलंबून असेल कारण तेथे कोणतीही नवीन माहिती नाही तर हेच खरे कारण आहे की आपण येथून पुढे जाऊ शकत नाही मग आपण काय करावे नमुना घेण्याच्या मर्यादेवर आपण सामान्यत रिसीव्हर्स निवडले पाहिजेत तर आपण कोणतीही माहिती गमावणार नाही परंतु त्या पलीकडे आपल्याला मदत करू शकत नाही तर भूमिगत इमेजिंग अधिक आव्हानात्मक होण्यामागील हे एक कारण आहे कारण आपण जमिनीखालची महत्वाची माहिती गमावत आहात आपल्यास परत मिळवण्याचा कोणताही मार्ग नाही तर जरी मी होय असे म्हणत असलो तरी माहिती कायमची गमावली जाते आणि ही बँड मर्यादा मुळात येथे परिमाण काय आहे यावर अवलंबून असते म्हणून मला तुम्हाला डोक्याच्या आकाराची प्रतिमा बनवायची असल्यास डोक्याचा आकार निश्चित आहे बँड मर्यादा निश्चित आहे जर मी ऑब्जेक्ट ला मोठा बनवितो तर अधिक माहिती आहे परंतु दिलेल्या डोक्यास निश्चित आहे विद्यार्थी जर ऑब्जेक्टचा आकार खूपच लहान असेल हो विद्यार्थी मग आपण आणखी रिसीव्हर्स जोडू शकतो जर ऑब्जेक्टचा आकार लहान असेल तर बँड मर्यादा त्याहूनही लहान असेल म्हणजे अगदी थोड्या माहितीप्रमाणे तर आपल्याला खूप कमी रिसीव्हर्सची आवश्यकता आहे विद्यार्थी आपण केले पाहिजे नाही पहा माहितीचे प्रमाण ऑब्जेक्टच्या आकाराने निश्चित केले आहे तर ऑब्जेक्टचा आकार आपल्याला स्पॅशिअल बँड मर्यादाची जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी देते आणि हे सांगते की स्पेस डोमेन मध्ये मी किती वेळा हे नमुने घ्यावे आता जर एक छोटीशी शक्यता लक्षात घेता माझा ऑब्जेक्ट खूप छोटा असेल तर एक पांढरा पिक्सेल तर किती अज्ञात आहेत तिथे फक्त दोन अज्ञात आहेत तर तत्वतः केवळ दोन रिसीव्हर्स आपल्याला सर्वकाही मिळतील विद्यार्थीः फक्त १ सेकंद विद्यार्थी पण कुठे तुलना करायची आपण किरणांशी व्यवहार करीत नाही ही वेव्ह ऑप्टिक्स आहे विद्यार्थी तर इतर काही फील्ड रिसीव्हर कडे येतील येथे कोणतीही प्रोबॅबिलिटी नाही एकदा मी प्रोबॅबिलिटी सह तरंग पाठविली की एखादी वस्तू ऑब्जेक्टवर धडकेल विद्यार्थी हो प्रोबॅबिलिटी सह एक विखुरला जाईल विद्यार्थी हो आणि प्रोबॅबिलिटीसह ते प्राप्त होईल जर तो किरण असेल तर त्याच्यावर आदळण्याची शक्यता आहे किंवा नाही परंतु वेव्ह ऑप्टिक्समध्ये हे निश्चितपणे राज्य करीत आहे विद्यार्थी आम्हाला माहित आहे की एम मुख्य घटक आहे एम मोजमापांची संख्या आहे विद्यार्थी मोजमापांची संख्या हं पण हो चांगला प्रश्न म्हणून जर मला बँड मर्यादा एम असेल तर मी फक्त एम मोजमाप का घेऊ नये म्हणजे एम पिक्सेल एम अज्ञात परंतु रेसोलुशनचे नुकसान होईल मी समस्या सोडवू शकतो परंतु जो रेसोलुशन मला मिळेल तो बहुदा जास्त होईल विद्यार्थीः धन्यवाद आपण आपल्याला स्पष्ट कल्पना मिळणार नाही आपल्याला काय आहे याची अस्पष्ट कल्पना मिळेल विद्यार्थी काय तुम्हाला डोमेन मध्ये जे आहे त्याची एक अस्पष्ट कल्पना मिळेल तर ते चांगले प्रारंभिक अंदाज मिळवण्यासाठी हे एक चांगले धोरण असू शकते ते बरोबर आहे आणि एक चांगली कल्पना असे म्हणूया तर आपण एम एन निवडत आहात की आपण अशी किमान एक प्रणाली मिळवू शकता जी तुम्ही सोडवू शकता आणि हा तुमचा प्रारंभिक अंदाज आहे आता मी मायक्रोवेव्ह रेंजमध्ये काही ठराविक क्रमांक देऊ शकतो जर मी स्तनाच्या उतींचा आडवा छेद घेतल्यास किंवा रिसीव्हर्स ची संख्या सहसा १0 ते २0 पेक्षा जास्त नसते तर एम १0 ते २0 पेक्षा जास्त नाही तर एन पिक्सलच्या संख्येचा वर्ग आहे म्हणजे बरोबर एम एन पिक्सल्सची संख्या आहे म्हणून जर मी २५ मोजमापेसुद्धा म्हणाली तर आपण सर्वोत्तम करू शकता ते म्हणजे ५ x ५ तर जर माझ्याकडे एखादी १0 सीएम x १0 सीएम ची वस्तू आहे तर ती मला फक्त २ सीएम माहितीच मिळते परंतु कदाचित त्यामध्ये मला अधिक रेसोलुशनची आवश्यकता असेल तर ते कार्यक्षम आहे परंतु पुरेसे चांगले नाही तर हे एक आव्हान आहे